सर्वांना शुभ दुपार आज मी फक्त कॉंक्रिट मिक्समध्ये कार्बोनेशन रेझिस्टन्सचे मूल्यांकन करण्यासाठी कॉलरीमेट्रीक चाचणी कशी उपयुक्त ठरू शकते हे सांगणार आहे तर इथे आपण नैसर्गिक कार्बोनेशन आणि प्रवेगक कार्बोनेशनच्या संदर्भात पाहणार आहोत कार्बोनेशनचे मूल्यांकन करण्यासाठी कॉलरीमेट्रीक चाचणी कशी उपयुक्त आहे जसे आपणास माहित आहे की कार्बोनेशन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जिथे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड हायड्रेटेड सिमेंट उत्पादनांवर प्रतिक्रिया देते जसे की अनाकार कॅल्शियम सिलिकेट हायड्रेट्स आणि नंतर स्फटिकासारखे पोर्टलॅंडाइट आणि एट्रिंजाइट त्यामुळे येथे ही संयुगे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रूपांतरित होतील आणि नंतर उपउत्पादन पाणी होईल त्यामुळे येथे क्षारता कमी होईल ही कमी झालेली क्षारता कॉंक्रिटच्या पृष्ठभागापासून सुरू होईल आणि नंतर ते आतमध्ये फिरते आणि स्टील सिमेंटिशियस इंटरफेसपर्यंत पोहोचते त्यामुळे जेव्हा स्टील सिमेंटिशिअस इंटरफेसमधील pH 9 किंवा 11 च्या ठराविक पातळीपेक्षा कमी होते तेव्हा या पॅसिव्हेशन लेयरचा ऱ्हास होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे काँक्रीटमध्ये गंज सुरू होऊ शकतो आणि मिक्सच्या कार्बोनेशन रेझिस्टन्सचे मूल्यमापन करण्यासाठी साइटवर पुरेशी कार्यप्रदर्शन आधारित वैशिष्ट्ये उपलब्ध नाहीत त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय संथ असल्याने साइट स्तरावर विशिष्ट प्रकल्पासाठी निर्धारित कॉंक्रीट मिश्रणाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी आपल्याकडे काही प्रवेगक चाचणी पद्धती असणे आवश्यक आहे त्यामुळे विविध प्रवेगक कार्बोनेशन चाचणी मानके उपलब्ध आहेत मानकांपैकी एक म्हणजे RILEM CPC 18 जे बहुतेक युरोपियन देशांमध्ये वापरले जाते जेथे विविध आकाराचे नमुने उपयुक्त ठरतील उदाहरणार्थ RILEM CPC 16 150 mm क्रॉस 700 mm नमुने देखील निर्धारित करते आणि इथे प्रयोगशाळेत आपण हे 100 mm क्रॉस 500 mm नमुने काँक्रीट चाचणीसाठी वापरणार आहोत आणि मोटार चाचणीसाठी कार्बोनेशन खोलीचे सतत निरीक्षण करण्यासाठी आपल्याकडे हे 40 मिमी क्रॉस 160 मिमी प्रिझमचे नमुने असायचे अशा प्रकारच्या नमुन्यांना या घन नमुन्यांपेक्षा प्राधान्य दिले जाते कारण आपण ठराविक कालावधीत त्याच नमुन्यांमध्ये कार्बनीकरण चाचणी सुरू ठेवू शकतो या कार्बोनेशन गुणांकाच्या गणनेसाठी आपल्याला विविध अंतराने कार्बोनेशन खोलीचे मापन करणे आवश्यक आहे त्यामुळे ही मोजमाप ठराविक कालावधीत एकाच काँक्रीट प्रिझममध्ये घेता येतात उदाहरणार्थ ही प्रवेगक चाचणी 28 दिवसांच्या एक्सपोजरनंतर सुरू केली जाऊ शकते आणि आपल्याकडे 56 दिवसांनी आणखी एक चाचणी असेल नंतर 90 दिवसांनी आणि नंतर 112 दिवसांनी आपल्याकडे कार्बोनेशन खोलीचे मापन असेल त्यामुळे या संपूर्ण अभ्यासासाठी आपण कार्बोनेशन खोली मोजण्यासाठी समान प्रिझम नमुने वापरू शकतो जे उपयुक्त असू शकतात जे कार्बनेशन खोली मोजण्यासाठी एक मानक मार्ग असू शकतात म्हणून मी या कार्बोनेशन चाचणी मूल्यांकनासाठी दोन प्रकारचे संकेतक वापरणार आहे तर एक म्हणजे फिनोल्फथालीन इंडिकेटर जी साइटवर उपलब्ध असलेली प्रमाणित चाचणी पद्धत आहे तर दुसरा इंद्रधनुष्य निर्देशक आहे ज्याची कार्यरत श्रेणी pH 5 ते pH 13 आहे त्यामुळे जेव्हा pH 9 च्या खाली जाईल तेव्हा हा फिनोल्फथालीन इंडिकेटर रंगहीन दर्शवेल जेव्हा pH 9 च्या खाली जाईल तेव्हा हा इंद्रधनुष्य सूचक हिरवा होईल त्यामुळे सामान्यतः आपल्या कॉंक्रिटमध्ये जेव्हा जेव्हा pH 9 पेक्षा कमी होतो तेव्हा आपण म्हणू की गंज सुरू झाला आहे म्हणून मोजलेली कार्बोनेशन खोली हे 9 पेक्षा कमी pH असलेल्या भागांचे देखील एक सूचक आहे म्हणून येथे आपण या दोन निर्देशकांचा वापर करून कार्बोनेशन खोलीचे मोजमाप कसे करू हे दाखवणार आहोत तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की हे छोटे मोटर प्रिझम खंडांमध्ये कसे मोडले जाऊ शकतात आणि नंतर काही कालावधीत या कार्बोनेशन खोलीचे सतत निरीक्षण करण्यासाठी कोणते उपयोगी असू शकतात म्हणून आपण फक्त या फ्लेक्सरल चाचणी सेटअपचा वापर करू जिथे आपण मोटर प्रिझमचे दोन भाग करू शकतो आणि नंतर आपण दोन वेगवेगळ्या तुकड्यांवर ताज्या तुटलेल्या पृष्ठभागावर फेनोल्फथालीन इंडिकेटर आणि नंतर इंद्रधनुष्य निर्देशक फवारू आणि नंतर आपण कार्बनेशनची खोली मोजू म्हणून प्रिझम तुटल्यानंतर आपण यावर फक्त फिनोल्फथालीन इंडिकेटर फवारणार आहोत तर हा ताजा तुटलेला पृष्ठभाग आहे सॉकेटपेक्षा अशा प्रकारचे ब्रेकिंग करणे अधिक श्रेयस्कर आहे जेणेकरुन कॅल्शियम लीचिंग टाळता येईल जे करवत कापताना शक्यतो होऊ शकते जेव्हा सॉ कट केले जाते तेव्हा कार्बोनेशन फ्रंटला त्रास होईल आणि शक्यतो इतर कोणतेही बाह्य कार्बोनेशन टाळण्यासाठी निर्देशकाची फवारणी एकाच वेळी केली पाहिजे म्हणून आता मी ताज्या तुटलेल्या पृष्ठभागावर फेनोल्फथालीन इंडिकेटरची फवारणी करणार आहे जेणेकरुन ते फ्रॅक्चर झालेल्या पृष्ठभागापासून थोडेसे दूर ठेवावे आणि नंतर तुटलेल्या पृष्ठभागावर फवारणी करावी त्यामुळे कार्बोनेटेड भाग रंगहीन राहतात आणि नंतर नॉन कार्बोनेटेड भाग अपेक्षेप्रमाणे गुलाबी रंगात दिसेल तर अशाप्रकारे आपण रंगहीन शोधू शकतो म्हणून रंगहीन झोन हा कार्बोनेटेड झोन असेल आणि नंतर मध्य गुलाबी झोन नॉन कार्बोनेटेड झोन असेल मग मोटर प्रिझमच्या चारही चेहऱ्यांवरील ही कार्बनेशनची खोली निश्चित करण्यासाठी या व्हर्नियर कॅलिपरचा वापर करून मोजमाप करावे लागेल त्यामुळे साधारणपणे आपल्याकडे प्रत्येक चेहऱ्यावर किमान तीन मोजमाप असायचे म्हणून मी व्हर्नियर कॅलिपर वापरेन आणि नंतर या मोटर प्रिझमच्या पृष्ठभागावरुन कार्बोनेशनची खोली मोजेन आणि मला कॉंक्रिटचा गुलाबी रंग दिसेल तोपर्यंत मी फक्त मोजमाप घेईन म्हणून मी फक्त ती मोजमाप पद्धत स्पष्ट करेन म्हणून व्हर्नियर कॅलिपर वापरून मी फक्त मापे घेतली जसे आता मी प्रत्येक चेहऱ्यावर मोजमाप घेत आहे अशाच प्रकारे मोटर प्रिझमच्या चारही चेहऱ्यांवर त्यामुळे चारही चेहऱ्यांवरून मला 9 5 ची कार्बनेशन डेप्थ मिळत आहे त्यामुळे कंक्रीटच्या चार वेगवेगळ्या चारही चेहऱ्यांचा वापर करून केलेल्या मोजमापांच्या आधारे सरासरी मूल्य मोजले जाईल त्यामुळे फेनोल्फथालीन इंडिकेटर वापरताना नेहमी मास्क आणि नंतर हातमोजे घालण्याची शिफारस केली जाते हे कार्सिनोजेनिक घटक असू शकते म्हणून ही फेनोल्फथालीन इंडिकेटर चाचणी करताना नेहमी मास्क घालण्याची शिफारस केली जाते तर त्याचप्रमाणे मी फक्त कार्बोनेशनची खोली मोजण्यासाठी इंद्रधनुष्य निर्देशक कसे कार्य करतो ते दाखवतो तर हे इंद्रधनुष्याचे सूचक आहे जेथे तुम्ही पाहू शकता कार्यरत श्रेणी 5 ते 13 असेल त्यामुळे येथे नॉन कार्बोनेटेड झोन हा व्हायलेट असेल तर कार्बोनेशन झोन ज्याला या पृष्ठभागावर हिरवा रंग अपेक्षित आहे म्हणून आपण हे फवारणी करू जसे आम्ही फेनोल्फथालीन इंडिकेटरसाठी केले आणि नंतर आपण कार्बोनेशनची खोली मोजू जसे आपण फेनोल्फथालीन निर्देशकासाठी केले मी आणखी एक नवीन तुटलेला पृष्ठभाग वापरणार आहे येथे तुम्ही पाहू शकता की जो भाग नॉन कार्बोनेटेड आहे आणि तो जांभळारखा दिसतो आणि नंतर अर्धवट कार्बनयुक्त आणि नंतर पूर्णपणे कार्बोनेटेड भागांमध्ये हिरव्या रंगाचे आणि नंतर गुलाबी रंगाचे मिश्रण आहे जे स्पष्ट दिसते म्हणून हिरव्या रंगाचा हा बदल दर्शवितो की प्रणाली पूर्णपणे कार्बोनेटेड आहे तर पुन्हा येथे आपण व्हर्नियर कॅलिपर वापरून मोजू शकतो जसे आपण फेनोल्फथालीन इंडिकेटरसाठी केले त्याचप्रमाणे हे मोजमाप 28 दिवसांच्या एक्सपोजरवर घेण्यात आले त्याचप्रमाणे त्यानंतरचे मोजमाप 56 दिवस 90 दिवस आणि नंतर 112 दिवसांनी घेतले जाईल म्हणून टुटिस मॉडेल वापरून आपण या तीन किंवा चार वेगवेगळ्या वयोगटातील कार्बनेशनची सरासरी खोली फिट करू आणि त्यानंतर आपण या प्रवेगक कार्बनीकरण चाचणीच्या कार्बनेशन गुणांकाची गणना करू त्यामुळे नैसर्गिक आणि नंतर प्रवेगक कार्बोनेशन चाचणी यांच्यातील संबंधाच्या आधारावर आपण नैसर्गिक कार्बनीकरण गुणांक काढू आणि नंतर कार्बोनेशन प्रेरित गंज वापरून कॉंक्रीट प्रणालीच्या सेवा आयुष्याची गणना करण्यासाठी या टुटिस मॉडेलमध्ये नैसर्गिक कार्बनीकरण गुणांक बदलू शकतो त्याचप्रमाणे काँक्रीटच्या नमुन्यांसाठी आपण शेअर कटर वापरून प्रत्येक वेळेच्या अंतराने स्लाइस घेऊ शकतो आणि नंतर मी मोटर नमुन्यांप्रमाणे मोजमाप करू शकतो